खास विषय RC फ्रेममधील मेसनरी इन्फील आपण ह्या मॉड्युल च्या शेवटच्या टप्प्यात आहोत ज्यात आपण काही खास विषय बघणार आहोत आणि त्यातला पहिला विषय आहे मेसोनरी इन्फिल पॅनलचा अभ्यास जे रीइन्फोर्स काँक्रिट स्ट्रक्चर मध्ये सापडतात आज रीइन्फोर्स काँक्रिट स्ट्रक्चर मध्ये इन्फिल पॅनल म्हणून मोठ्या प्रमाणावर मेसोनरी चा वापर केला जातो त्यामुळे त्याचं एकूण वर्तन अभ्यासायला हवं खास करून स्ट्रक्चर फ्रेम च्या बाबतीत आणि ह्या अभ्यासाचा मुख्य हेतू हा लोड सहन करणारे डिझाईन करणे असा नसून भूकंपाचा रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेमवर काय परिणाम होतो आणि मेसोनरी आणि फ्रेम हे एकमेकांशी कसा मेळ घालतात त्यावर आहे तर आज आपण बघणार आहोत इन्फिल आणि रीइन्फोर्स काँक्रीट फ्रेम मध्ये का मेळ बसत नाही आणि आपण पॅनल आणि रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम यांचं मॉडेल बनवावं का आणि जर आपण हा मेळ लक्षात घेणार नसू तर त्या मॉडेल चा काय वापर करू शकतो आणि इन्फिल च्या नुकसानाला कसं मर्यादित ठेवू शकतो तर मुख्य मुद्दा हा आहे की रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम भूकंपाला कशी प्रतिक्रिया देते ही प्रतिक्रिया लक्षात घेऊन इन्फिल ची भूमिका अभ्यासणार आहोत पण साधारण पद्धत अशी आहे की ह्याला नॉनस्ट्रक्चरल इलेमेंट म्हणून गृहीत धरावं आणि इन्फिल च्या भूमिकेचा वापर हा फक्त मास मॉडेल िंग साठी करावा म्हणजे इन्फिल पॅनल चे वस्तुमान हे भूकंपासाठी वजनाची गणना करताना वापरावे ह्याला एकाच रेषेत काम करणारा भार म्हणून मनू शकतो पण अगदी क्वचितच ह्याला कधी स्ट्रक्चरल इलेमेंट म्हणून मानलं गेलं आहे पण भूकंप स्ट्रक्चरल आणि नॉन स्ट्रक्चरल घटकांमध्ये फरक करत नाही प्रत्येक वेळेला भूकंपाचा काहीतरी परिणाम होतोच आणि आणि त्या वेळेला प्रत्येक घटक हा फ्रेमशी जोडला जतो जी फ्रेम कडेने येणारा भार हाताळायचं काम करते आणि इथंच त्रास सुरू होतो साधारण डिझाईन मध्ये ह्याला स्ट्रक्चरल प्रणालीचा भाग समजत नाहीत कारण आपण इन्फिल पॅनल कडून बाजूने येणारा भार सहन करण्याची अपेक्षा करत नाही त्यामुळे त्याला काहितरी अर्थ आहे पण त्याच्या आणि फ्रेम मध्ये जे काही घडतं त्याच्यामुळे काय त्रुटी येतायत हे आपण बघायचं आहे तर इन्फिल पॅनल आणि स्ट्रक्चर ह्यामध्ये काहीतरी अंगिक संबंध येतो ह्यात वेगवेगळ्या बाबी आहेत त्यांच्या ह्या संबंधांमुळे काहीतरी चांगलं घडू शकेल किंवा काही वाईटही घडू शकेल म्हणजे पूर्ण जगभरात स्ट्रक्चर भूकंपाला जी प्रतिक्रिया देतात ती प्रतिक्रिया चांगली किंवा वाईट करण्यामध्ये ह्या इन्फिल पॅनल ची काहीतरी भूमिका असेल आणि नुसत्या एका रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम शी तुलना करून हा परिणाम चांगला आहे का वाईट हे आपण तपासू शकतो जागतिक पातळीवर इन्फिल पॅनल आणि स्ट्रक्चर ह्यांच्यामधील संपर्कामुळे काहीतरी परिणाम होत असेल असं समजणे गरजेचे आहे पण तो चांगला का वाईट हे आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास केल्यावरच कळेल इन्फिल पॅनल आणि रीइन्फोर्स फ्रेम ह्यांच्यातील संपर्कामुळे स्थानिक परिणाम होऊ शकतो ह्या स्थानिक परिणामामुळे पॅनल ला हानी होऊ शकते किंवा फ्रेमला हानी पोहोचू शकते जी फ्रेम बाजूने येणारा भार सहन करते पॅनल मध्ये होणारा स्थानिक परिणाम हा रिइन्फोर्स काँक्रिट फ्रेम च्या ब्रिटल फेल्युअर प्रणाली वर सुद्धा परिणाम करू शकतो इन्फिल पॅनलला हानी पोहोचण्याची प्रणाली समजून घेतली पाहिजे ही हानी का पोहोचत आहे तर पॅनल आणि फ्रेम ह्यांच्यात होणारा आकातबदल हा सारखा नाहीये जेव्हा हे बदल वेगवेगळे असतात तेव्हा पॅनल हे फ्रेम च्या संपर्कात येऊ लागते आणि हाच आकारबदल खूप महत्वाचा आहे जो सांगेल की संपर्कामुळे होणारा परिणाम हा चांगला असेल का वाईट त्यामुळे आकारबदलाचे वेगवेगळे स्तर हे हानीचे वेगवेगळे स्तर दर्शवतात त्यामुळे हानी नियंत्रीत ठेवण्यासाठी हे स्तर ओळखले पाहिजेत जर तुम्ही भिंतीच्या भागाची हानी पोहोचण्याची मर्यादा बघितली तर तो भाग एका ठराविक प्रणालीनुसार खराब ठरला असता आणि फ्रेम मधून बाहेर पडला असता ज्यामुळे एक नवीन धोका निर्माण झाला असता म्हणून जर पॅनल हे पूर्ण खराब ठरलं आणि फ्रेम मध्ये राहिलं नाही तर हे फ्रेमच्या बाहेर पडल्यामुळे महत्वाचा धोका उदभवू शकतो म्हणून आकारबदलाच्या गरजेनुसार इन्फिल पॅनल ला पोहोचणारी हानी समजून घेतली पाहिजे आणि रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम च्या बाबतीत हानीच्या मर्यादेचे स्तर शोधले पाहिजेत कारण पॅनल खराब ठरणे आणि फ्रेम मधून बाहेर पडणे ह्यामुळे पडण्याचा धोका आहे जो जीवितहानी घडवू शकतो जेव्हा फ्रेममध्ये बाजूला आकारबदल होतो तेव्हा पॅनल ची वर्तवणूक ही तशाच असलेल्या स्ट्रट च्या वर्तवणुकीवरून समजून घेता येईल तर कॉलम आणि बीम यांनी बनलेली एका पॅनल मधली एक रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम लक्षात घेऊयात इनप्लेन परिणामामुळे मेसोनरी इन्फिल पॅनल हे ताठ राहते त्यामुळे बाजूने येणाऱ्या भारामुळे त्यांच्यामध्ये होणारा आकारबदल हा फक्त फ्रेम मध्ये होणाऱ्या आकारबदलापेक्षा कमी असणार आहे हे आकारबदल वेगवेगळे असल्यामुळे कॉम्प्रेशन स्ट्रट मध्ये येणारे कॉम्प्रेशन हे नेहमीपेक्षा जास्त असणार आहे जेव्हा पॅनल आणि फ्रेम ह्याच्यात संपर्क चालू होतो तेव्हा ह्या आकारबदलाला विरोध व्हायला सुरुवात होते त्यामुळे एक असा कॉम्प्रेशन स्ट्रट जो मोमेंट ला विरोध करणाऱ्या काँक्रिट फ्रेम मध्ये विरोधाची प्रणाली सुरू करतो त्याच्या मदतीने पॅनल आणि फ्रेम मधील संपर्काचा अभ्यास करता येऊ शकतो तर मग दुसऱ्या कर्णाचं काय जेव्हा रीइन्फोर्स काँक्रीर फ्रेम मध्ये बाजूला आकार बदल होतो तेव्हा दुसरा कर्ण का ताणलेल्या स्थितीत असतो अर्थात आपण रीइन्फोर्स न केलेल्या भिंतीबद्दल बोलतोय त्यामुळे भिंतीकडून दाबले जाण्याला जेवढा विरोध होतो त्या पेक्षा खूप कमी हा ताणले जाण्याला होतो त्यामुळे कॉम्प्रेशन स्ट्रट लक्षात घेतला तर पॅनल आणि फ्रेम मधला संपर्क आणि बाजूने होणाऱ्या आकारबदलाला होणारा विरोध ह्याचा अर्थ कळतो जर आपण समतुल्य स्ट्रट असलेला प्रत्येक पॅनल बघितला तर तो रिकाम्या फ्रेम ला बळकट करायचं काम करतो त्यामुळे ही जी मोमेंट ला विरोध करणारी फ्रेम आहे ती तिच्या आत असलेल्या मेसोनरी पॅनल मुळे अधिक बळकट होणार आहे त्यामुळे इथे फ्रेम ला कडेच्या बाजूला बळकटी मिळते एवढं नक्की आहे मग फक्त पॅनल चं काय तर पॅनलचे स्वतःचे असे हानीचे मर्यादा स्तर आहेत आणि कडेच्या बाजूने येणाऱ्या बला मुळे ते नाकाम होऊ शकते हे काही गोष्टींवर अवलंबून आहे जसे की एकूण आकार आकाराचे गुणोत्तर पदार्थांची दाबले जाण्याची किंवा ताणले जाण्याची सहनशक्ती ई त्यामुळे फ्रेम मध्ये असलेल्या आणि शियर वॉल म्हणून काम करणाऱ्या इन्फिल पॅनलची नाकाम होण्याची वेगवेगळी प्रणाली असू शकते जसे की खालच्या संपर्काच्या जागी भिंत सरकणे कर्णावर ताणले गेल्यामुळे क्रॅक येऊन नाकाम होणे लवचिकतेवर ताबा असणारी प्रणाली कॉम्प्रेशन स्ट्रट चे कोपरे तुटणे ई पण हे अनियमितपणे होत नाही तर फ्रेममध्येच होते त्यामुळे नाकाम होण्याच्या प्रणालीचा किंवा आकारबदलाच्या मर्यादेचा फ्रेम वर लगेच परिणाम होतो त्यामुळे ह्या दोन्हींचा अभ्यास आपल्याला करावा लागेल इथे फोटोमध्ये तुम्ही बहुमजली काँक्रिट रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम बघू शकता आणि नाकाम होण्याची प्रणाली पण बघू शकता इन्फिल पॅनल हे त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचले आहे आणि त्यानंतर सुद्धा ते थरथरत आहे आणि त्या संपर्कामुळे पडण्याचा धोका आहे ह्या ठिकाणी इन्फिल पॅनलला हानी पोहोचली आहे पण किती भागाला हानी पोहोचली आहे हे रिकाम्या जागेच्या आकारावरून ठरते कधी कधी पॅनल ला रिकाम्या जागा तयार होतात तर आधी संपूर्ण पॅनल बांधून त्यात नंतर रिकाम्या जागा ठेवल्यावर काय होईल ते बघावं लागेल कारण अशा रिकाम्या जागांमुळे पॅनलमध्ये नव्याने तयार झालेल्या स्ट्रट वर फरक पडेल पण रिकाम्या भागांचा आकार आणि जागा माहीत असेल तर पॅनल च्या आकाराप्रमाणे अर्धवट स्ट्रट तयार होऊ शकतो मोमेंटला विरोध करायला बनवलेली रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम ही भूकंपामुळे येणाऱ्या कडेच्या बाजूने येणाऱ्या फोर्स ला विरोध करू शकत नाही त्यामुळे अशा रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम ला भूकंपप्रवण भागात ग्रॅव्हीटी फ्रेम म्हणतात कारण त्या कोड मधल्या भूकंपविरोधी रचनेनुसार नाहीयेत कारण त्या कोड तयार करण्याआधीच बांधलेल्या आहेत तर असं समजुयात की बांधकाम भूकंपविरोधी नाहीये पण जर फ्रेम मध्ये चांगल्या प्रकारे बसवलेली पॅनल्स असतील तर त्यांच्या परस्परसंपर्कामुळे काहीतरी फायदा होऊ शकतो इन्फिल पॅनल म्हणजे त्याच प्लेन मध्ये असणारी शियर वॉल जीचा ताठपणा हा रिकाम्या फ्रेम पेक्षा जास्त असतो म्हणून असे पॅनल वापरून भूकंपामुळे होणारा आकारबदल कमी केला जाऊ शकतो खरंतर त्याच्यामुळे बाजूने येणाऱ्या फोर्सविरोधात प्रतिकारशक्ती पण वाढते कारण पॅनल हे एक शियर वॉल आहे हे असं होतं कारण पॅनल आणि फ्रेम हे एकाच प्लेन मध्ये आहे आणि भार पण त्याच प्लेन मध्ये आहे बाजूने येणाऱ्या भारासंदर्भात बळकटी मिळतेच पण त्याचबरोबर फ्रेम ला त्याच प्लेन मध्ये बळकटी पण मिळते पण फक्त गुरुत्वाकर्षणाचं बल लक्षात घेऊन ज्या इमारतींची रचना केली जाते तिथे ही बाब लक्षात घेतली जात नाही त्यामुळे नंतर जर इन्फिल हे चांगल्या प्रकारे बंदिस्त केलं गेलं तर त्याचा वाढीव फायदा होतो आणि जर इन्फिल पॅनल मध्ये कमीत कमी हानी झाली असेल तर भूकंपाच्या स्थितीमध्ये ऊर्जेची तीव्रता कमी करण्यासाठी रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम मध्ये त्याचा चांगलाच वापर होतो पण दुविधा तेव्हा सुरू होते जेव्हा इन्फिल पॅनल हे फ्रेम पेक्षा चांगल्या दर्जाने बनवले जातात आणि त्यांची मजबुती ही फ्रेम पेक्षा चांगली असते किंवा असंही होऊ शकते की फ्लाय ऍश किंवा तशा कमी दर्जाच्या पदार्थांनी बनलेल्या विटांनी इन्फिल पॅनल बनवलेले असतील अशा वेळेला त्यांची मजबुती कमी असेल आणि कामाचा दर्जा पण कमी असेल तर मग ते लगेचच खराब व्हायला लागतील आणि ऊर्जेची तीव्रता कमी करायला लागतील जे एक अर्थाने फ्रेम साठी चांगलंच आहे पण एखादी फ्रेम जर भूकंपरोधक नसेल आणि पॅनल जर खूपच मजबूत असतील तर होणारी हानी ही पॅनलपुरतीच मर्यादित राहील आणि पॅनल आणि फ्रेम संपर्कात आल्यामुळे काहीतरी परिणाम होईल ह्यामुळे नीट रचना न केलेली फ्रेम मात्र अपयशी ठरू शकते ह्यासाठीच मी म्हणत होतो की पॅनल आणि फ्रेम संपर्कात आल्यामुळे चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो पश्चिमी संदर्भ बघितला तर तिथे फ्रेम ही भूकंपरोधक नसते पण चांगल्या पदार्थांमुळे आणि कामाच्या चांगल्या दर्जामुळे एकदम मजबूत पॅनल तयार होतात पण ते फ्रेमच्या संपर्कात आल्यामुळे फ्रेम अपयशी ठरेल हाच तो नको असलेला परिणाम भारताचा संदर्भ बघितला तर भारतात ग्रामीण भागामध्ये विटांचा आणि बांधकामाचा दर्जा कमी असल्यामुळे फक्त इन्फिल पॅनल मध्येच नुकसान होते आणि उर्जेला वाट मोकळी करून दिली जाते त्यामुळे फ्रेम ची रक्षा केली जाते आत्तापर्यंतच्या बऱ्याच भूकंपांमध्ये असं बघितलं गेलं आहे की जर फ्रेम मध्ये इन्फिल पॅनल नसते तर फ्रेमला नुकसान झालं असतं पण इन्फिल पॅनल हे होणाऱ्या नुकसानाला मूळ स्ट्रक्चर पर्यंत पोहोचू देत नाही ते फक्त पॅनल मध्येच होते आणि आणि फ्रेम वाचते आणि आपण भूकंपरोधक म्हणून न रचलेल्या फ्रेमबद्दल बोलतोय ही परिस्थिती फक्त भारतातच नाही तर इतर काही विकसनशील देशांत बघायला मिळतात उदाहरण म्हणून टर्की बघुयात जिथे चांगलं तंत्रज्ञान वापरून बांधकाम होत नाही तर हवे असलेला आणि नको असलेला परिणाम हा कशामुळे होतो तर डिझाईन न केलेली फ्रेम वापरलेल्या पदार्थांचा दर्जा आणि बांधकामाचा दर्जा ह्यांच्यामुळे बाजूने येणाऱ्या फोर्स विरोधात फ्रेमची प्रतिकारशक्ती आणि ताठपणा वाढवण्यात जर मेसोनरी इन्फिल पॅनल ची मोठी भूमिका असेल तर मग भूकंपरोधक डिझाईन मध्ये त्याचं महत्वही जास्त करता येईल पण जर पॅनल आणि फ्रेम संपर्कात आल्यामुळे होणारा परिणाम लक्षात घेतला नाही तर मग ह्या मजबूत पॅनलमुळे रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेमवर जास्त जबाबदारी येईल जी रिकाम्या फ्रेमच्या तुलनेत जास्त असेल आणि मग पूर्ण स्ट्रक्चर मध्ये आकारबदल होईल जो एपेक्षित नसेल कारण मूळची गणना आणि अभ्यास हा रिकाम्या फ्रेमसाठी केलेला असेल म्हणून मोमेंट ला प्रतिकार करणाऱ्या फ्रेम साठी भूकंपरोधक रचना केलेली असली आणि पॅनल मजबूत असून त्यांच्या संपर्कात येण्याने होणारा परिणाम लक्षात घेतला नसेल तर मग फ्रेम वर जास्त जबाबदारी येईल कारण ताठपणा बदलतोय आणि तो ताठपणा फ्रेम मध्ये पसरेल तर आपण बघितलं की इन्फिल पॅनल अपयशी ठरण्याची काही कारणं जसे की सरकणे कर्णावर तडा जाणे कर्णावर कोपऱ्यांचा चुरा होणे आणि जर पॅनल ह्या मर्यादेपर्यंत पोहोचले तर फ्रेम मध्ये शियर फोर्स वाढेल आणि कॉलम मध्ये ब्रिटल फेल्युअर होईल जे एकूणच आपल्याला नको आहे आणि जर पॅनल त्यांच्या मर्यादेपर्यंत पोहोचून अपयशी ठरायला लागले तर मग पूर्ण स्ट्रक्चर चा ताठपणा बदलायला लागतो अचानक एक मजला सॉफ्ट बनू शकतो पण बाकीचे सगळे मजले हे मजबूत पॅनल सकट असतील तर मग भूकंपरोधक म्हणून रचलेल्या मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम मध्ये अचानक सॉफ्ट स्टोरी फेल्युअर होऊ शकतं जो की एक खूप मोठा त्रास आहे परत जर तुम्ही मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम ही रिकामी समजून डिझाईन करताय इमारतीमध्ये इन्फिल पॅनल अनियमितपणे विखुरले असल्यावर तर जास्तीचे टोर्शनल फोर्स येऊ शकतात त्यामुळे जिथे पॅनल ची संख्या विरळ आहे तिथल्या लवचिक जागेवर सगळी हानी एकत्र होईल भूकंपरोधक मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम डिझाईन करताना पॅनल आणि फ्रेम यांच्या संपर्काचा परिणाम गृहीत न धरल्या मुळे आणि फ्रेम रिकामीच समजल्यामुळे ही अडचण येते इमारतीमध्ये इन्फिल पॅनल अनियमितपणे असले तर त्यांचा आणि फ्रेम च्या संपर्काचा एकूण काय परिणाम होतो ते आता बघुयात कधीतरी तुमचे पॅनल नियमित विखुरले असतील पण बऱ्याच वेळेला ते अनियमित असू शकतात तर नक्की असं होतं की जास्तीचे टोर्शनल फोर्स येतात आणि मग कठीणपणाचा मध्य हा ताठपणाच्या मध्याकडे जातो आणि आकारबदलाची गरज ही अनियमित होते ती ताठ बाजू आहे त्यात कमी आकारबदल होतो आणि जी लवचिक बाजू आहे तिथे जास्त होतो आणि सगळं नुकसान हे तिथं एकत्रित होतं जिथे इन्फिल पॅनल योग्य प्रकारे उपलब्ध नाहीयेत आता उंचीबद्दल चर्चा करूयात असं समजा की तळमजला हा पार्किंग साठी असल्यामुळे तिथे फ्रेम पूर्ण रिकामी आहे आणि रहिवासी किंवा व्यापारी इमारतींच्या वरच्या मजल्यांवर भरपूर प्रमाणात इन्फिल पॅनल आहेत त्यामुळे वरच्या सगळ्या मजल्यांचा ताठपणा हा तळमजल्यापेक्षा खूप वेगळा असेल आणि डिझाईन मध्ये लक्षात घेतला असेल आता उंचीमध्ये ताठपणा अनियमित आहे आणि त्यामुळे सॉफ्ट स्टोरी हा परिणाम उदभवू शकतो किंवा अपयशाची अशी प्रणाली उदभवू शकते जी तळमजला रिकामा असताना घडते जसं की ह्या फोटोमध्ये दिसत आहे वरच्या मजल्यांमध्ये काही त्रास होत नाही कारण तिथे ताठपणा आहे आणि एकसंधपणा आहे पण जिथे फ्रेम रिकामी आहे तिथे कमकुवतपणा आहे आणि फ्रेम च्या संपर्कात यायला पॅनल नाहीयेत जर तळमजल्यावर किंवा तळघरात पॅनल असते तर स्ट्रक्चर वाचलं असतं आणि आधी आपण हेच बघितलं आहे की पॅनल असलेल्या फ्रेम्स इमारतीला भूकंपरोधक बनवतात ह्याचे भारतीय भूकंपामध्ये दाखले आहेत आता हे बघुयात की फ्रेम आणि इन्फिल ह्यांच्या संपर्कात येण्यामुळे काय स्थानिक परिणाम होतात आणि फ्रेम वर पडणाऱ्या जास्तीच्या जबाबदारीमध्ये ह्याची काय भूमिका आहे पहिल्यांदा आपण पॅनल जागेवरून सरकण्याची घटना घेऊ रीइन्फोर्स न केलेली मेसोनरी भिंत ही सगळ्यात खालच्या थरापासून सरकते पण फ्रेम आणि इन्फिल ह्यांच्यातील आकार बदलामुळे आणि त्यांच्या संपर्काच्या जागेवर असणाऱ्या दाबामुळे हे सरकणे उंचीच्या मध्ये होऊ शकते पण अशा वेळेला पॅनलच्या मध्यावर आकारबदल होतो आणि कॉलमच्या मध्यावर जास्तीचे फोर्स लागू शकतात आणि त्या भागात अशी अचानक आकारबदलाची मागणी वाढल्यामुळे प्लास्टिक हिंज तयार होऊ शकते अशामुळे कॉलम ची उंची एकदम अर्धी होऊ शकते त्या वेळेला त्या अर्ध्या उंचीच्या कॉलम वर कडेने त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त भार लागला तर तो ढासळू शकतो म्हणून पॅनल खराब झाल्यामुळे कॉलम शॉर्टनिंग ही क्रिया होते ह्या लहान झालेल्या कॉलम मध्ये कडेने येणारा भार सहन करण्याची गरज खूप वाढते आणि जर पॅनल फ्रेम संपर्काची संकल्पना गृहीत धरलेली नसेल तर मग कॉलम आधीच अपयशी ठरू शकतो त्यामुळे हा सगळा परिणाम हा संपर्काच्या ठिकाणी जास्त दाब असल्यामुळे होतो शेजारच्या आकृतीत बघा संपर्काच्या ठिकाणी दाब निर्माण झाला आहे आणि पॅनल सरकून अपयशी ठरल्यानंतर फ्रेममध्ये जास्तीचा आकारबदल होतोय इन्फिल आणि रीइन्फोर्स काँक्रिट कॉलम संपर्कात आले की एक प्रभावी स्ट्रट तयार होतो हा संपर्क बीम आणि कॉलम जोडापाशी होतो आणि याच भागात जास्तीचा शियर फोर्स येतोय जर त्या भागात कॉलम मध्ये पुरेशा लिंक्स किंवा टाय उपलब्ध केलेले नसतील तर कॉलम मध्ये शियर फेल्युअर होऊ शकते तर तुम्ही बघू शकता की संपर्काच्या ठिकाणी असलेल्या दाबामुळे हा शियर फोर्स जो हस्तांतरित होतो ज्यामुळे पॅनल चा कामाचा भार वाढवला आहे तो दोन्ही बाबतीत सारखाच आहे अगदी जेव्हा पॅनल सरकल्यामुळे अपयशी ठरतो तेव्हासुद्धा काही ठिकाणी खिडक्या किंवा व्हेंटिलेटर ठेवण्यासाठी छोटा इन्फिल ठेवावा लागतो हा छोटा इन्फिल सुद्धा शॉर्ट कॉलम हा परिणाम घडवू शकतो आधीच्या प्रकारात इन्फिल पॅनल अपयशी ठरल्यामुळे शॉर्ट कॉलम परिणाम दिसला आणि आकारबदलामुळे आणि प्रभावी स्ट्रट मुळे कॉलम च्या कोपऱ्यांवर दाब वाढला आणि रीइन्फोर्स काँक्रिट कॉलम अपयशी ठरला पॅनल मधल्या रिकाम्या जागांमुळे रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम मध्ये शॉर्ट कॉलम परिणाम तयार होतो त्यामुळे जर तुम्ही रिकामी फ्रेम आणि आंशिक पॅनल असलेली फ्रेम ही लक्षात घ्याल तर ह्या महत्वाच्या ठिकाणी काही जास्तीच्या मोमेंट येतात आधी आपण जसं बघितलं की सरकल्यामुळे पॅनल अपयशी होतं तसंच छोट्या झालेल्या त्या कॉलम मध्ये असलेल्या शियर फोर्स मुळे शियर फेल्युअर होऊ शकतं जर तुम्ही ते आधीच गृहीत धरून तिथे टाय उपलब्ध केले नसतील तर आपण बघू शकतो की रीइन्फोर्स काँक्रीत फ्रेममध्ये वेगवेगळ्या उंचीचे इन्फिल पॅनल आहेत पहिल्या प्रकारात सरकण्याची क्रिया सुरू झाली आहे आणि दुसऱ्या प्रकारात आंशिक इन्फिल आहे रीइन्फोर्स कॉलम च्या संपर्कात आल्यामुळे जास्तीचा शियर फोर्स तयार होतो ह्या कॉलम मध्ये प्लास्टिक हिंज तयार झालेली आपण बघू शकतो आणि ह्या संपर्कामुळे कोपऱ्यावर झालेलं नुकसान बघू शकतो जोरात हलण्याची दिशा ही फ्रेम च्या अक्षाशी समरुप नसेल तर पॅनल नीट बंदिस्त न केल्यामुळे फ्रेम च्या बाहेर पडू शकतात विचित्र हालचालींमुळे सुद्धा पॅनलला हानी होऊन ते खराब झाल्यामुळे बाहेर पडू शकतात फ्रेम मध्ये नीट बंदिस्त न केल्यामुळे सुद्धा पॅनल पूर्णपणे बाहेर ढकलले जातात बहुमजली इमारतीत उंचावरून पडणारे पॅनल हा खूप मोठा धोका ठरतील आपण आधीच बघितल्याप्रमाणे रिइन्फोर्स काँक्रिट फ्रेम मध्ये इन्फिल पॅनल मध्ये आर्चिंग ऍक्शन चा समावेश करणे गरजेचे आहे ही जर असेल तर पॅनल फ्रेम मधून बाहेर पडण्याला चांगलाच प्रतिकार करतात ह्याआधी आपण ठोस आधाराबद्दल बोलत होतो रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम ही इन्फिल साठी एक ठोस आधार ठरू शकते आणि आर्चिंग ऍक्शन वापरल्यामुळे प्लेन सोडून बाहेर पडण्याला पॅनल प्रतिकार करतो पारंपरिक पद्धतीत बेंडिंग चा अभ्यास केला जातो त्याच्या उलट तर एकत्रितपणे बघितलं तर असं गृहीत धरून की रचना आणि बांधकामाचा दर्जा असा आहे की इन्फिल पॅनल आणि भिंती च्या मध्ये अजिबात फट नाहीये तर मग आपण एकूण रेझीस्टन्स काढू शकतो हे करताना प्लेन च्या बाहेरचा रेझीस्टन्स हा Muआहे जो क्लॅम्पिंग फोर्स आणि आर्च च्या उंचीवरून काढता येईल तर Puruतुम्हाला प्लेन च्या बाहेरचा रेझीस्टन्स देईल आपल्या आधीच्या स्लाईड मध्ये आपण काही साधी आकडेमोड करून ही आर्च काढली आहे त्याची उजळणी करण्यासाठी जेव्हा लांबी आणि जाडी हुयाचे गुणोत्तर lt म्हणजेच स्लेंडरनेस रेशो हा 25 पेक्षा कमी आहे आणि जोपर्यंत आपण छोटे बदल बघतोय हे चालू शकेल आर्च ची उंची ही भिंतीच्या जाडीच्या 93 असते आणि त्यामुळे ठोस आधाराच्या जोरावर प्लेन च्या बाहेर पडण्याला इन्फिल पॅनल ची प्रतिकारशक्ती खूप वाढते जर मध्ये फट नसेल तर आपल्याला ठोस आर्चिंग ऍक्शन मिळेल पण जर फट असेल तर ही आर्चिंग ऍक्शन अमलात येण्यासाठी ह्या फटीवर काही मर्यादा आहेत आणि मग आपण ∆g काढू शकतो जो फट बंद करण्यासाठी गरजेचा आहे इथं आपण असं समजतोय की g2 आणि g2 एवढी पॅनल च्या दोन्ही बाजूला फट आहे भूमितीकडे पाहता t म्हणजे एकूण जाडीचा तो भाग जिथे क्लॅम्पिंग फोर्स आहे आणि हा t जास्तीच्या दबावामुळे मेसोनरी मध्ये जो मऊपणा येईल तोही लक्षात घेतो इथे समान त्रिकोण जर बघितले तर एकूण किती आकारबदल म्हणजे g लागेल ते काढता येईल जेणेकरून फट बंद करता येईल आणि आर्चिंग ऍक्शन घडवून आणता येईल g काढण्यासाठी gL4t हे वापरता येईल आणि t हे एकूण जाडीच्या 90 आपण गृहीत धरतो असंही घडू शकतं की जास्तीच्या दबावामुळे एक्झिअल शॉर्टनिंग घडू शकतं आणि डिफ्लेक्शन हे फट म्हणून काम करेल असं समजू की आधी फट नव्हती पण भिंतीच्या आकारबदलामुळे प्लेन च्या बाहेर जास्त वाकली तर एक्झिअल शॉर्टनिंग होईल आणि गॅप तयार होईल ज्यामुळे प्लेन च्या बाहेर ची प्रतिकारक्षमता कमी होईल आणि ठरलेल्या मर्यादेपेक्षा ही फट जास्त झाली तर मग प्लेन च्या बाहेर अजिबात प्रतिकार राहणार नाही आणि मेसोनरी पॅनल आपोआप बाहेर पडेल जगभरातल्या वैज्ञानिकांचा आत्ताचा अभ्यास असं सांगतो की इन्फिल पॅनल मधलं नुकसान मर्यादित ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅनल फ्रेम च्या बाहेर पडू नये म्हणून त्यामुळे पॅनलला जर रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेम मध्येच ठेवण्यात यश आलं तर बाहेर पडून जीवितहानी होण्याविरोधात काहीतरी मर्यादा ठेवता येतील सध्या बांधकामामध्ये असे बदल केले हात आहेत की ज्यामुळे इन्फिल ला कमी नुकसान होईल हे सांगायला आवडेलकी भारताच्या CPWD च्या माहितीपत्रकात हे असे महत्वाचे बदल गेले 50 60 वर्षांपासून आहेत इन्फिल पॅनल बांधतांना दर 1 मीटर उंचीवर RC बँड हे त्यातच बांधले जातात भूकंपप्रवण भागांमध्ये प्लेन च्या बाहेर होणारा आकारबदल रोखण्यासाठी आणि पॅनल फ्रेम च्या बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी हे असं केलं जातं त्यामुळे काही तपशील असे आहेत की जिथे इन्फिल पॅनल मध्ये प्लॅनच्या बाहेर होणारे नुकसान कमी करण्याचा विचार केला जातो प्लास्टर मध्ये जिओग्रीड सकट असलेली प्लास्टिक किंवा तारेची जाळी वापरली जाते ज्याचा बारीक जोड तयार होऊ शकतो ही जाळी भिंतीच्या पूर्ण जाडीमध्ये जोडली जाते आता हे पॅनल छोट्या पॅनल मध्ये विभाजित झाले आहे ज्यामध्ये स्ट्रट तयार होईल त्यामुळे पॅनल बाहेर पडण्यासाठी आधी हे सगळे छोटे पॅनल अपयशी ठरले पाहिजेत त्यामुळे इन्फिल ची क्षमता वाढते अजून काही उदाहरणे म्हणजे बेड जॉईंट मध्ये ट्रस वापरणे हे सगळे नॉन स्ट्रक्चरल घटक आहेत आणि इन्फिल च्या आतच असतात एक नाविन्यपूर्ण रचना अशी आहे की त्यात पॅनल हे सरकणाऱ्या छोट्या पॅनल मध्ये बदलते अशा वेळेला सांध्यांपाशी थोडा ऊर्जा अपव्यय होतो ह्यामुळे त्याची वर्तवणूक चांगली होते असे छोटे सबपॅनल करण्याचा हेतू हाच आहे की मोठं पॅनल रीइन्फोर्स काँक्रिट पॅनल च्या संपर्कात आल्यावर खूप जास्त फोर्स हस्तांतरित करतं ते टाळायचं आहे या पद्धतीत छोटे पॅनल हे छोटे फोर्स फ्रेम ला हस्तांतरित करतात आणि म्हणून फ्रेम ची रक्षा केली जाते शेवटचा मुद्दा मला हा सांगायचा आहे की हे इन्फिल पॅनल भूकंपरोधक रचनेमध्ये लक्षात घेतले जावेत कारण मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम मध्ये बाजूने येणाऱ्या फोर्सला प्रतिकार करण्याच्या बाबतीत इन्फिल पॅनल खूप चांगला परिणाम करू शकतात ह्या विषयाला संशोधनामध्ये चांगला वाव मिळाला आहे पण ह्यात खूप अनिश्चितता आहे कारण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इन्फिल पॅनल ची वर्तवणुक आणि त्याचा रीइन्फोर्स काँक्रिट फ्रेमशी येणारा संपर्क ह्यावर परिणाम करतात म्हणून आपल्याकडे इन्फिलचं मॉडेल करण्याचे बरेच दृष्टिकोन आहेत त्यातले काही अनुभवावर आधारित आहेत तर बरेच निम्मे अनुभवावर आणि निम्मे विश्लेषणात्मक आहेत त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना इन्फिल पॅनल कसे मॉडेल केले जातात ह्यात रस असेल तर ह्या विषयातल्या खूप मोठ्या प्रयोगात्मक आणि विश्लेषणात्मक संशोधन बघण्याची तयारी ठेवा इंटरनॅशनल कोड नुसार सगक्यात जास्त संदर्भ घेतलेलं संशोधन म्हणजे 1971 मध्ये मेनस्टोन ने केलेली मांडणी पण त्यानंतर बऱ्याच कामांमुळे ह्यात बदल केले गेले आहेत आणि त्यात कोड प्रमाणे साधेपणा पण आणला आहे IS 1893 भाग पहिला 2016 मध्ये एक पद्धत दिली आहे ज्यात फ्रेम मॉडेल िंग मध्ये समतुल्य स्ट्रट वापरता येईल त्या स्ट्रट ची रुब्दी काढण्यासाठीची गणना ही मेनस्टोन च्या मांडणी वर आधारित आहे समतुल्य स्ट्रट हा तयार होतो कारण पॅनल चा आकार बदल हा फ्रेम पेक्षा कमी आहे कारण पॅनल जास्त ताठ असतो आव बघू शकतो की इथे पॅनल आणि फ्रेमची मध्ये थोडी रिकामी जागा आहे आणि पॅनल चा फ्रेमशी पूर्ण संपर्क येत नाहीये प्रभावी संपर्क हा स्ट्रट पुरता मर्यादित आहे म्हणजे पूर्ण पॅनल प्रतिकार करत नाहीये पण समतुल्य स्ट्रट करत आहे आता समतुल्य स्ट्रट च्या मदतीने फ्रेम आणि पॅनल मधला ह्या संपर्काचं मॉडेल करण्यात येत आहे त्यामुळे जर ह्या स्ट्रट ची रुंदी काढता आली तर मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम ला काही ब्रेसेस लावू शकतो ज्यांचा आकार हा स्ट्रट वरून ठरेल आणि रुंदी ही पॅनल च्या रुंदीएवढीच असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भिंतींचा आकार स्लेंडरनेस रेशो हा 12 ते 20 असेल तर आपण निर्धास्त राहू शकतो की तो बऱ्यापैकी ताठपणा देईल आणि स्ट्रट ची लांबी ही कर्णाएव्हढीच असावी तर dm ही कर्णा ची आणि स्ट्रट ची लांबी आहे w ही स्ट्रट ची रुंदी आहे जी प्रयोगावरून आणि निरीक्षणावरून काढली आहे मेनस्टोन चं काम हेच आहे की स्ट्रट च्या रुंदीचा शोध घ्यावा आणि मग ह्या रुंदीचा वापर करून जास्तीच्या ब्रेसेस लावाव्यात ज्यांचा क्रॉस सेक्शनल डायमेंशन्स wt आहेत म्हणजेच मेसोनरी पॅनल ची जाडी त्यामुळे भिंतीची आणि पॅनल ची जाडी tm आहे आणि मेसोनरी चा इलेस्टिक मॉड्युलस हा Emआहे आणि जर तुमच्याकडे खरा मॉड्युलस नसेल तर ती किंमत 500 fm घ्यावी स्ट्रट आणि फ्रेम मधला कोन घेतला पॅनल ची रुंदी प्रायोगिकपणे धरता येईल जिथं h हा पॅनल चा लॅटरल स्टीफनेस आहे जो की संपर्कात महत्वाची भूमिका बजावतो त्यानंतर λh हा रिलॅटिव्ह स्टीफनेस Em ते Ec ने काढला जातो जिथे Em म्हणजे मेसोनरी चा मॉड्युलस ऑफ ईलॅस्स्टीसिटी आणि Ec म्हणजे काँक्रिट चा मॉड्युलस ऑफ ईलॅस्स्टीसिटी हे तांत्रिक वर्तवणूक आणि प्रयोगाद्वारे काढले जातात ह्या मांडणी चे बरेच प्रकार आहेत ह्यातील काही उग्र आहेत तर काही तुम्हाला बरोबर उत्तर देतील ज्यांचा वापर पॅनल च्या आकारानुसार करायलाच लागतो हा कोन मेसोनरी च्या उभ्या आणि आडव्या मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी वरून काढता येईल तर काही छोटी पावले आहेत जी मॉडेल जास्तीत जास्त कठीण आणि प्रयोगाच्या निकालाप्रमाबे करण्यासाठी उचलता येतील मेसोनरी चा दोन्ही दिशांमधला मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी वेगवेगळा आहे आणि हर तुम्ही स्ट्रट ची वर्तणूक बघितली तर तुम्हाला स्ट्रट मधील दबावात रस असेल आणि कोन वापरून मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी काढावी लागेल तर काही ठराविक मांडणी आहेत ह्याचं सोपं स्वरूप हे IS कोड मध्ये आहे जेव्हा दोन्ही दिशांमधला मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी माहीत नसेल तिथं तुम्ही Em ची किंमत ही 550fm अशी घेऊ शकता किंवा ह्या बाबतीत हे लक्षात आले आहे की स्ट्रट ची रुंदी ही त्याच्या लांबीच्या 10 ते 20 असते जी भिंतीच्या अस्पेक्ट रेशो मध्येच आहे सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे λh जो पॅनल चा इफेक्टिव्ह लॅटरल स्टीफनेस आहे हा काढताना मेसोनरी चा मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी त्याचा काँक्रिट च्या मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी शी संबंध आणि फ्रेम आणि स्ट्रट मधला कोन हे सगळं लक्षात घेतलं जातं काही बाकीच्या अभ्यासामध्ये अशी मांडणी केली गेली आहे की समतुल्य स्ट्रट ची रुंदी काढता यावी म्हणजे तुम्ही मॉडेल मध्ये ब्रेसेस वापरून संपर्काचा अभ्यास करू शकता आणि रीइन्फोर्स काँक्रिट मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम चं डिझाईन करू शकता हे सर्व ताठपणा च्या दृष्टिकोनातून होतं शक्तीच्या बाबतीत बघितलं तर इन्फिल पॅनल ची शक्ती ही समतुल्य स्ट्रट वरून काढली जाते आणि आपल्याला हे जाऊन घ्यायचंय की किती बल लावल्यावर स्ट्रट निकामी होईल त्यामुळे आपल्याला पॅनल मध्ये शियर फेल्युअर सुद्धा काढायचं आहे आणि कोन वरून पॅनल किती फोर्स ला निकामी ठरेल हेही काढायचं आहे जेणेकरून प्लेन मधील पॅनल ची शक्ती काढता येईल आता Vu हा एकूण पॅनल मधला शियर फोर्स आहे जो फेल्युअर मेकॅनिझम शी निगडित आहे हे म्हणजे स्लायडिंग शियर फेल्युअर असेल कर्णावर तडा जाऊन असेल किंवा कोपऱ्यांवर जास्त दबाव आल्यामुळे फ्लेग्जरल फेल्युअर असेल प्लेन मधील पॅनल ची शक्ती काढण्यासाठी मांडणीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत आकाराच्या गुणोत्तरावर हे अवलंबून असते ह्यावरून विविध प्रणाली तयार करता येतील ज्या अनकन्फाईंड मेसोनरी शियर वॉल ला सुद्धा लागू होतात पॅनल ची स्ट्रेंथ काढण्यासाठी बरटोल्डी चं एक समीकरण तुम्ही वापरू शकता ज्यामध्ये K1आणि K2 हे विविध आकाराच्या पॅनल वर केलेल्या प्रयोगावरून काढलेले आहेत तुम्ही बघत असलेल्या स्ट्रेंथ च्या निकशामध्ये इन्फिल पॅनल च्या विविध स्ट्रेंथ ह्या निकामी होण्याच्या प्रणालीवरून काढलेल्या आहेत त्यामुळे मध्यावर जास्त दबाव पडल्यामुळे निकामी झालेला स्ट्रट असलेलं पॅनल असेल किंवा कोपऱ्यांवर दबाव पडल्यामुळे स्ट्रट निकामी झाला असेल किंवा स्लायडिंग शियर मुळे झाला असेल किंवा कर्णावर आलेय जास्तीच्या तणावामुळे निकामी झाला असेल तर मांडणी चे हे प्रकार हे पॅनल फ्रेम च्या संपर्कात येऊन कसं निकामी होईल ह्यावर अवलंबून आहेत त्यामुळे अनुभवावरून तुम्ही प्लेन मधील स्ट्रेंथ काढू शकता तसंच फ्रेम चा ताठपणाही काढू शकता जो पॅनल फ्रेम संपर्कावर मॉडेल तयार करण्यासाठी आणि रिइन्फोर्स काँक्रिट फ्रेमचं भूकंपरोधक डिझाईन तयार करण्यासाठी उपयोगी आहे तर हा एक खास विषय आहे आपण ह्या मांडणीच्या खोलवर गेलेलो नाहीये पण ह्याचा हेतू फक्त हाच होता की पॅनल आणि फ्रेम यांचं संपर्कात येणं हे विचारात घेतलंय किंवा नाही ह्यावरून फ्रेम चं मॉडेल िंग करताना आणि भूकंपरोधक मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम डिझाईन करताना विविध प्रकारे फायदा किंवा तोटा होऊ शकतो